मागील व्याख्यानात आपण मुख्य तंत्रज्ञान पाहिले आहे जे आयओटी किंवा आयआयओटीचे हृदय आहे जे मुळात संवेदना आणि कृती आहे सेन्सर ज्या वातावरणात कार्यरत आहेत त्या वातावरणातील वैशिष्ट्यांमध्ये काही शारीरिक बदलांचा अंदाज घेऊ शकतात आपण तापमान सेन्सर पाहू तापमान सेन्सर ज्या वातावरणात काम करत आहे त्या तापमानातील बदलांचा अंदाज घेऊ शकतो सेन्सॉर द्वारे मिळालेल्या डेटाच्या कम्युनिकेशनसाठी वेगवेगळे कम्युनिकेशन प्रोटोकॉल वापरले जातात तर कनेक्टिव्हिटीही सगळ्यात मुख्य गोष्ट आहे आयओटीच्या संदर्भात चर्चा केलेले विविध उपलब्ध कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान सामान्यत आयआयओटीलाही लागू होते हे काही कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहेत जे सामान्यत आयओटीसाठी वापरले जातात प्रथम आयट्रिपलई 802 4 मानक आहे त्यानंतर आपल्याकडे झिगबी 6 लोडब्ल्यूपॅन वायरलेस हार्ट झेड वेव्ह आयएसए 100 ब्लूटूथ एनएफसी आणि आरएफआयडी सारखे वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत 4 आयट्रिपलई मानक आयओटी मध्ये कनेक्टिव्हिटी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते पुढील प्रक्रिये साठी सेन्स्ड डेटा नेटवर्कवरून काही रिमोट डिव्हाइसवर पाठविला जातो आणि त्या प्रक्रिये च्या आधारे पुन्हा ते सिग्नल त्या प्रोसेसर कडून काही रिमोट अॅक्ट्युएटरकडे पाठवले जातातजो त्याच्यावर काही कार्य करून खोलीचे दिवे चालू करेल म्हणून काही सिग्नल अॅक्ट्युएटरला पाठविण्याची आवश्यकता असू शकते आम्ही या वेगवेगळ्या प्रोटोकॉल बद्दल बोलत आहोत जे येथे वापरले जातील आणि आयट्रिपलई 802 4 हे आयओटी मध्ये कनेक्टिव्हिटी ऑफर करण्यासाठी वापरल्या जाणा मानकांपैकी एक आहे आयट्रिपलई 802 4 मुळात वायरलेस पर्सनल एरीया नेटवर्कसारख्या नेटवर्कसाठी वापरला जाणारा फ्रेमवर्क आहे पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजे असे नेटवर्क जे फारच लहान प्रमाणात आणि छोट्या रेंजमध्ये काम करते आयट्रिपलई 802 4 मूलभूत पणे ठरवते की हे भौतिक आणि मॅक थर कसे वापरले जातात फिजिकल लेअर मध्ये फ्रिक्वेन्सी बँड ज्यामध्ये कम्युनिकेशन होणार आहे आणि ट्रान्समिशन पॉवर मॉड्यूलेशन स्कीम अशा गोष्टी असतात दुसरीकडे मॅक लेयर वेगवेगळी उपकरणे कम्युनिकेशनचे माध्यम कोणता प्रोटोकॉल वापरला जाणार आहे ते कसे पाठवणार आहेत ते कधी पाठवणार आहेत आणि काय होणार आहे कोणत्या अनु शासन चे अनुसरण केले जाणार याची चर्चा करते डेटा लींक लेयर मध्ये असलेल्या फ्रेम म्हणजेच PDUs पाठवल्या जातील आणि त्या फ्रेमचा प्रवाह ठेवला जाईल आयट्रिपलटीई 802 4 हे मानक सामान्यत जेथे कमी शक्ती कमी खर्चात कमी गतीची आवश्यकता असते तेथे वापरण्यासाठी असते सामान्यत उपकरणांमधील अंतर 75 मीटर 10 ते 75 मीटर पेक्षा कमी असेल अशा उपकरणांमध्ये कम्युनिकेशन साठी वापरले जाते परंतु आपणास माहित आहे की भिन्न ऑपरेटिंग परिस्थितीचा परिणाम भिन्न श्रेणींमध्ये होईल डीएसएसएस डायरेक्ट सीक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम कोडिंग योजना माहिती प्रसारित करण्यासाठी वापरली जाते ही कोडिंग योजना डेटा एन्कोड करेल आणि तो पाठवला जाईल डीएसएसएस वापरण्याचे कारण असे आहे की ते वाढीव सुरक्षा आणि विश्वसनीयता देते आयओटी सिस्टम विशेषत गोंगाट असलेल्या वातावरणात वापरली जाते म्हणूनच डीएसएसएस ही एक प्रकारची एन्कोडिंग योजना आहेजि अशा गोंगाटात या गोंगाटाची वैशिष्ट्ये दर्शविणारी माहिती पाठविण्यासाठी चांगली आहे डीएसएसएसपीएसके मोड्यूलेशन म्हणून ओळखले जाणारे फेज शिफ्ट कींग मॉड्यूलेशन वापरते फेज शिफ्ट कींग मोड्यूलेशन माहिती आणि त्यातील भिन्न प्रकारांना एन्कोड करते प्रथम बीपीएसके मोड्यूलेशन पाहू बायनरी फेज शिफ्ट कींग हा साधारणपणे सुमारे 20 ते 40 केबीपीएस डेटा ट्रान्समिशन रेटसाठी आणि या विशिष्ट फ्रिक्वेन्सी 868 915 मेगाहेर्ट्झ फ्रिक्वेंसी बँडसाठी वापरला जातो अजून एक आहे जो ओक्यूपीएसके जो २ 4 गिगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी बँडसाठी वापरला जातो ऑफसेट कोड्रेचर फेज शिफ्ट कींग सुमारे 250 केबीपीएसचा उच्च डेटा ट्रान्समिशन रेट देते तर हे बीपीएसके 20 ते 40 kbps केबीपीएस आणि ओक्यूपीएसके 2 4 गिगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी बँडमध्ये सुमारे 250 केबीपीएस उच्च डेटा रेट ऑफर करते डीएसएसएस एक मानक आहे जे आवाज आणि हस्तक्षेपासाठी अत्यंत सहनशील असते तर शेवटी डीएसएसएस लिंक रिलाब्लीटी देते लिंक रिलाब्लीटी म्हणजे आपण जे काही विश्वसनीयपणे पाठवित आहात ते सुनिश्चित पणे त्या ठरलेल्या जागेवर पाठवणे 4 ची ही वैशिष्ट्ये आहेत की ते दृष्टीक्षेपात कार्य करते आणि तोच पाठवण्याचा योग्य प्रकार आहे रेंज साधारणत 10 ते 75 पर्यंत असते सीएसएमए सीए प्रोटोकॉल कॅरियर सेन्स मल्टिपल एक्सेस विथ कॉलिजन आणि 802 4 ची आवश्यकता असल्यास मॅक प्रोटोकॉलचा वापर केला जातो कारण त्यास कमी उर्जा असलेल्या सिस्टममध्ये कार्य करावे लागते म्हणूनच त्याला अशा ट्रान्समिशन सिस्टममध्ये वापरले जाते जेथे लो ड्यूटी सायकल वापरणे आवश्यक आहे लो ड्यूटी सायकल म्हणजे सेन्सर अल्प कालावधीसाठी सक्रिय होईल कारण यामुळे वीज वापर कमी होईल तर अशा प्रकारच्या वातावरणात 802 4 उपयुक्त आहे पीर टू पीअर टोपोलॉजी आणि स्टार टोपोलॉजी नेटवर्क टोपोलॉजीज सहसा वापरल्या जाणार्या टोपोलॉजीज असतात आयट्रिपलई 802 4 ची मूळ आवृत्ती 2003 ची आवृत्ती आहे जेथे 868 915 मेगाहर्ट्ज आणि 2 4 गिगाहर्ट्ज म्हणून भिन्न फ्रिक्वेन्सी बँडसाठी मॉड्यूलेशन योजना आणि डेटा दर निश्चित केले गेले होते 2006 मध्ये पुढील प्रकार आला जो 802 4 बी म्हणून प्रसिद्ध आहे जो मागील आवृत्तीच्या तुलनेत उच्च डेटा दर ऑफर करतो आपल्याकडे पुढील एक आहे 802 4a जो रेंज क्षमता वाढविण्याविषयी बोलतो त्यानंतर 802 4 सी आले जे कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन ऑफर करण्यासाठी चीनमध्ये 780 मेगाहेर्ट्झ बँड वापरते तर हे मूलतः डेटा रेट 250 केबीपीएससह डेटा ट्रान्समिशनसाठी ओ क्यूपीएसके किंवा एमपीएसके मल्टिपल फेज फ्रिक्वेन्सी शिफ्ट कींग यंत्रणेचा वापर करते आयट्रिपलई 802 4 डी जपानमध्ये 980 मेगाहेर्ट्झ बँड कम्युनिकेशन प्रदान करते आणि जीएफएसके आणि बीपीएसकेचा वापर भिन्न डेटा दरासह करते ई व्हेरिएंट 802 4 ई विशेषतः औद्योगिक वातावरणासाठी एमएसी अनुप्रयोग देण्याकरिता आहे एफ व्हेरिएंट 802 4 एफ हे आरएफआयडी एप्लिकेशन्स साठी तर जी व्हेरिएंट 802 4 जी हे स्मार्ट एनर्जी स्मार्ट ग्रिड इ साठी उपयोग केला जातो ही 802 4 चे भिन्न रूपे आहेत झिगबी प्रोटोकॉल सारखे वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत जे प्रामुख्याने 802 4 वर आधारित आहेत झिगबी प्रोटोकॉल आयओटी कनेक्टिव्हिटी ऑफर करण्यासाठी मध्यम रेंज कम्युनिकेशनची एक फ्रेमवर्क प्रदान करतोते फिजिकल लेयर आणि मॅक लेयर वैशिष्ट्ये कमी डेटावर एकाधिक उपकरणांमधील इंटरऑपरेबिलिटी सक्षम करते झिगबी तीन फ्रिक्वेन्सीमध्ये कार्यरत आहेः 868 मेगाहेर्ट्झ 902 ते 928 मेगाहर्ट्ज आणि 2 4 गिगाहर्ट्ज झिगबी मधील लो फ्रिक्वेन्सी बँड बीपीएसके वापरतात 2 4 गिगार्त्झ बँड ओक्यूपीएसके ऑफसेट क्यूपीएसकेचा वापर करतात आणि त्यानंतर डेटा ट्रान्सफर 128 बाइट पॅकेट आकारात होतो तर झिगबी मधील यापैकी प्रत्येक पॅकेट आकार सामान्यत 128 बाइट आणि जास्तीत जास्त अनुमत पेलोड 104 बाइट आहे प्रसारणाचे स्वरुप दृष्टीकोनातून एलओएस असणे आवश्यक नाही काही अंशी लांब अंतरासाठी झिगबी कमी डेटा रेट मध्ये काम करते झिगबी मध्ये प्रेषणची प्रमाणित रेंज सुमारे 10 ते 70 मीटर आहे मुळात झिगबी रिले करण्याच्या संकल्पनेच्या मदतीने अधिक अंतरावर पॅकेट ट्रान्समिशन करण्यात मदत करते एक झिगबी डिव्हाइस ज्यास एक पॅकेट प्राप्त होते ते आपल्या एका शेजार्यांना डेटा पॅकेट पाठवते आणि स्त्रोतांकडून मल्टी हब प्रक्रिया कम्युनिकेशन द्वारे ठरवलेल्या अंतिम नोडवर प्राप्त होईल झिगबी रिलेंग संकल्पनेचे समर्थन करते कम्युनिकेशनची रेंज वाढविली जाऊ शकते झिगबी प्रति झिगबी मॉड्यूल सुमारे 1 मेगावाट कमी उर्जा संप्रेषण प्रदान करते आणि यात अॅडॅपटेबल ड्युटी सायकल ऑफर करणे सुमारे 20 ते 250 केबीपीएस कमी डेटा दर 10 ते 100 मीटरचे कमी कव्हरेज रेशो अशा विविध वैशिष्ट्ये आहेत झीगबी स्टार टोपोलॉजी पी 2 पी क्लस्टर ट्री टोपोलॉजी आणि मेश टोपोलॉजी आणि मेश यासारख्या भिन्न नेटवर्क टोपोलॉजीजचे समर्थन करते झिगबी प्रोटोकॉल मध्ये तीन प्रकारचे नोड्स असतात कोऑर्डिनेटर नोड राउटर नोड आणि अंत साधने कोऑर्डिनेटर नोड नेटवर्कची सुरूवात देखभाल आणि नियंत्रण या विषयांची काळजी घेतो प्रति नेटवर्क सामान्यत एक नियंत्रक असतो तेथे राउटर आहेत जे सामान्यत मल्टी हॉप रूटिंगसाठी वापरलेले डेटा पॅकेट प्रसारित करण्यासाठी वापरले जातात शेवटची साधने डेटाचे प्राप्तकर्ते आहेत जी पुढील राउटिंगमध्ये योगदान देत नाहीत वापरलेली टोपोलॉजी स्टार टोपोलॉजी आहे आणि तिथे एक समन्वयक शून्य किंवा अधिक अंत साधने आहेत जर मेष आणि ट्री टोपोलॉजी वापरली गेली तर एक समन्वयक आहे जो बर्याच राउटर आणि एंड डिव्हाइसेसची देखभाल करतो क्लस्टर ट्री नेटवर्क टोपोलॉजीमधील प्रत्येक क्लस्टरमध्ये अनेक लीफ नोड्सद्वारे संयोजक समाविष्ट केला जातो तर तेथे काही क्लस्टर आहे आणि तेथे एक झाडासारखी रचना आहे समन्वयक हे संपूर्ण नेटवर्क सुरू करणार्या पालक समन्वयाशी जोडलेले आहेत झिगबी मध्ये फिजिकल नंतर मॅक मध्ये एसएससीएस एलएलसी आणि नेटवर्क स्तर सारखे भिन्न स्तर असतात पारंपारिक ओएसआय इंटरनेटसाठी वापरला जातो फिजिकल लेयर मधे अॅप्लिकेशन ते डेटा लिंक लेयर असते 6 लोडब्ल्यूपॅन तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की हे काय आहे 6 हे एका अंकात्मक मूल्यासह प्रोटोकॉलचे नाव आहे 6 हा आयपीव्ही 6 मधील 6 आहे 6 लोडब्ल्यूपॅन आयपीव्ही 6 चा वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्कवर वापर करण्याविषयी आहे वायरलेस वैयक्तिक क्षेत्र नेटवर्क जेथे कमी उर्जा आहे हे लोडब्ल्यूपॅन लो पॉवर लॉसी नेटवर्कमध्ये IPv6 पॅकेट ट्रांसमिशन ऑप्टिमाइझ करते 6 लोडब्ल्यूपॅन दोन फ्रिक्वेन्सीवर कार्यरत आहेत एक 2400 ते 2483 5 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेंसी बँड आहे जो जगभरात वापरला जातो आणि दुसरा एक उत्तर अमेरिकेत आहे जो 902 ते 929 मेगाहर्ट्ज बँड आहे लोडब्ल्यूपॅन डेटा ला अशा स्वरूपात बदलतो की तो 802 4 च्या लोअर लेयर सिस्टममध्ये फिट बसेल IPv6 मध्ये मुळात 1280 बाइटच्या एमटीयूचा समावेश असतो तर 802 4 हे 127 बाइट पर्यंतच्या पॅकेट आकारास परवानगी देते म्हणूनच येथे एक मोठा गैरसमज आहे आयपीव्ही 6 द्वारे 1280 ला परवानगी आहे आणि 802 4द्वारे केवळ 127 बाइटची परवानगी आहे हे एका लेयरच्या मदतीने प्राप्त केले जाऊ शकते ज्यास अॅडॉप्टेशन लेयर म्हणून ओळखले जाते जी एमएसी आणि नेटवर्क लेयरच्या मध्ये असते हे पॅकेटफ्रॅगमेंटेशन करण्यास मदत करते येथे फ्रॅगमेंटेशन करावे लागेल कारण 1280 आणि 127 वेगवेगळी साईज आहे ही अॅडॉप्टेशन लेयर इतर काही गोष्टींमध्ये मदत करते जसे की हेडरचे कॉम्प्रेशन डेटा लिंक लेयरचे राऊटिंग तर या विशिष्ट अॅडॉप्टेशन लेयरच्या मदतीने डेटा लिंक लेयरच्या शीर्षस्थानी असलेल्या राउटिंगमध्ये मदत करते म्हणून आयपीव्ही 6 पॅकेट आयट्रिपलई 802 15 4 फ्रेममध्ये बसविण्यास सक्षम करण्यासाठी फ्रॅग्मेंटेशन आवश्यक आहे तर हे फ्रेगमेंटेशन हेडर 2048 बाइट पॅकेट आकारास अनुमती देते फ्रॅग्मेंटेशन आणि रिअसेंबली 128 बाइट्स वापरुन आयपीव्ही 6 फ्रेम्स 802 4 पेक्षा जास्त रेडिओ चॅनेलमधून अनेक लहान तुकड्यांमध्ये प्रसारित केले जातात आयपीव्ही 6 6 लोडब्ल्यूपॅन प्रोटोकॉलची काळजी घेईल अॅडॉप्टेशन लेयर मुळात फ्रेगमेंटेशन तसेच रिअसेंबलीची काळजी घेईल हेडर कम्प्रेशन वहन ओरहेड कमी करते आणि पेलोड चे कार्यक्षम प्रसारण करण्यास अनुमती देते तर ipv6 सिक्स लोडब्ल्यूपॅन ला दोन प्रकारात संपर्क करतो आठ बाईट यूडीपी हेडर आणि चाळीस बाईटच आयपीवी सिक्स हेडर डीएचसीपी सिक्स लोडब्ल्यूपॅन मध्ये वापरला जात नाही डेटा लिंक लेयर राउटिंगचे दोन स्कीममध्ये वर्गीकरण केले आहे एक मेष आहे ज्याच्या अंतर्गत डेटा पॅकेट अग्रेषित करण्यासाठी लींक लेयर ऍड्रेस वापरतात आणि दुसरे मार्ग म्हणजे रूट ओव्हर तर रूट ओव्हर नेटवर्क लेयर आयपी अॅड्रेसचा उपयोग करते चला आणखी एक गोष्ट पाहूया ही एईएस 128 लिंक लेयर सिक्युरिटी वापरली आहे फिजिकल लेयर त्यानंतर मॅक लेयर अॅडॉप्टेशन लेयर लेयर जे 6 एलओडब्ल्यूपीएएन नेटवर्क लेयर ट्रान्सपोर्ट लेयर आणि एप्लीकेशन लेयर ठेवले आहेत या राउटिंग अंतर्गत मेष बाबतीत बदल अॅडॉप्टेशन लेयरमध्ये केला जातो आणखी एक प्रोटोकॉल जो वायरलेस हार्ट प्रोटोकॉल आहे विशेषतः औद्योगिक अनुप्रयोगांसाठी वापरला जातो हार्टचे म्हणजे फॉर्म हायवे अॅड्रेसिबल रिमोट ट्रान्सड्यूसर आहे आणि आयट्रिपलई 802 15 4 स्टँडर्डवर आधारित आहेत सुमारे 250 kbps केबीपीएस पर्यंत डेटा रेट वापरुन हे 2 4गिगाहर्ट्झ आयएसएम बँडमध्ये कार्यरत आहे आणि दोन जवळील चॅनेल मध्ये जवळपास 5 मेगाहेर्ट्झ अंतर असलेले 11 ते 26 चॅनेल आहेत हार्ट वायरलेस प्रोटोकॉल हे अनिवार्य करतो की समान चॅनेल सतत वापरला जाऊ शकत नाही वायरलेस हार्टची ही वैशिष्ट्ये आयट्रिपलई 802 4 वर आधारित डीएसएसएस वापरतात वायरलेस हार्ट प्रोटोकॉल प्रत्येक वेळी पॅकेट पाठवित असताना एका चॅनेलवरून दुसऱ्या चॅनेल ला उडी मारतो आणि ओक्यूपीएसके ऑफसेट क्वाड्रेचर फेज शिफ्ट किंग ही मॉड्यूलेशन स्कीम वापरली जाते आणि ट्रान्समिशन पॉवर सुमारे 10 डीबीएम आहे पेलोड आकारासारखी इतर वैशिष्ट्ये आहेत जिथे 127 बाइटची परवानगी आहे वापरलेला मॅक प्रोटोकॉल टीडीएमएTDMA या टीडीएमए तंत्रज्ञानाचा उपयोग टक्कर मुक्त आणि निरोधक कम्युनिकेशन प्रदान करण्यासाठी केला जातो तेथे भिन्न वेळ स्लॉट आहेत ज्यात कम्युनिकेशन होते म्हणून कोणतीही टक्कर होत नाही सलग प्रति सेकंद 100 वेळ स्लॉट्सच्या अनुक्रमात सुपर फ्रेम म्हणून ओळखल्या जाणार्या एखाद्या गोष्टीचे गट केले जाते ही सुपर फ्रेम संकल्पना अत्यंत महत्वाची आहे उपकरणे एकापेक्षा जास्त सुपर फ्रेमचे समर्थन करतात ज्यात वेळे तील स्लॉटची भिन्न संख्या असते बँडविड्थच्या मागणी नुसार अतिरिक्त सुपर फ्रेम सक्षम आणि अक्षम केल्यावर किमान एकदा प्रति फ्रेम नेहमीच सक्षम केली जाते कोणत्याही संदेशासाठी कम्युनिकेशन दिलेल्या वेळ स्लॉटमध्ये होतो तर वायरलेस हार्ट मुळात स्टार आणि मेश टोपोलॉजी दोन्हीचे समर्थन करते वायरलेस हार्टची ही वैशिष्ट्ये आहेत आणि आपण पाहिले आहे की औद्योगिक प्रयोगामध्ये वायरलेस हार्ट वापरण्यासाठी अतिशय आकर्षक आहे हे आयट्रिपलई 802 4 मानकांवर आधारित आहे आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी हा एक अतिशय आकर्षक प्रोटोकॉल आहे जर आपल्याला वायरलेस हार्ट आणि इतर प्रोटोकॉल आणि मानक 802 15 4 अधिक तपशीलवार जाणून घ्यायचे असतील तर हे काही संदर्भ आहेत हे व्याख्यान आपल्याला फक्त या प्रोटोकॉलशी परिचित करते परंतु आपल्याला पुढील व्याख्यानाकडे जाण्यासाठी पुरेसे आहे परंतु आपल्याला अजून काही वेगळे जाणण्याची आवश्यकता असल्यास यापैकी काही संदर्भ खाली सूचीबद्ध केले आहेत जे आपण पुढील तपशीलांमधून पाहू शकता आणि आपल्याला आवश्यक असल्यास आणखी सखोलता प्राप्त करू शकता धन्यवाद